सर्व्हिस मार्केटिंग च्या या सत्रात आपले स्वागत अश्याप्रकारे आपण चौथा आठवडा संपूर्ण केला असून हा आठवडा आपण पूर्णपणे केस स्टडिज करता समर्पित केला आहे म्हणून आज आपण केस स्टडी क्रमांक 1 घेतली आहे आज आपण त्यावर चर्चा करू आणि ह्या केस स्टडीज प्रोफेसर रविशंकर यांच्या सर्व्हिसेस मार्केटिंग द इंडियन परस्पेक्टिव्ह नावाच्या पुस्तकामधून घेण्यात आल्या आहेत जे 2003 मध्ये एक्सेल बुक्स यांनी प्रकाशित केले आहे सर्वप्रथम आपण पर्यटन आणि प्रवासी सेवा घेवू अश्याप्रकारे पर्यटन आणि प्रवास सेवा अंतर्गत अनेक प्रकारच्या सेवा आहेत पहिली सेवा म्हणजे हॉटेल सेवा हॉटेल्स हा भारतातील एक प्रमुख सेवा उद्योग आहे अनेक आंतरराष्ट्रीय साखळी हॉटेल व्यवसाय एक तर स्वतंत्रपणे किंवा भारतीय व्यवसायिकासोबत करार करून भारतात आले आहेत हॉटेल ग्राहकांना राहण्याची व्यवस्था अन्न आणि पेय किंवा ज्यासाठी ते पैसे देतात त्या सर्व सेवेद्वारे आदरातिथ्य प्राप्त करतात हॉटेल व्यवसायामधील विभाग हे काही प्रकारच्या आधारावर आहेत जसे की भेटीच्या उद्देशाच्या आधारावर अश्याप्रकारे प्रस्तुत विभाजन हे भेटीच्या उद्देशाच्या आधारावर केले गेले आहे जसे की सुट्टीमधील पर्यटन केंद्रित किंवा व्यावसायिक प्रवासी केंद्रित किंवा परिसंवाद केंद्रित किंवा परदेशी विरुद्ध देशांतर्गत प्रस्तावित व्यवसायाशी केन्द्रित या प्रत्येक परिभाषित विभागाच्या गरजांचे प्रकार सुनिश्चित केलेले आहेत आणि हॉटेलला त्या विशिष्ट प्रकारच्या गरजांची पूर्तता करावी लागते उदाहरणार्थ एका व्यावसायिक प्रवाशाला त्याच्या खोलीमध्ये इंटरनेट सुविधेची आवश्यकता असेल आणि हॉटेलमध्ये व्यवसाय परिषद इत्यादींची सोय हवी दुसरीकडे सुट्टी पर्यटनाभिमुख हॉटेल समुद्र किनाऱ्यावर किंवा कुठेतरी असतील जिथे बरीच हिरवीगार नजारे आहेत तिथे आजूबाजूला जास्त लोक नाहीत तर हे काही मार्ग आहेत ज्याद्वारे हॉटेलची पुनर्विभागणी केली जाऊ शकते हॉटेल्सची विभागणी हि सामाजिक वर्गीकरणानुसार उच्च उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय इत्यादी आणि खाण्याच्या निवडीच्या आधारावर जसे की शाकाहारी आणि मांसाहारी सारख्या आधारावर विभागली जाऊ शकते अश्याप्रकारे जवळजवळ सर्वच हॉटेल्स शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे खाद्य पदार्थ पुरवतात याचसोबत काही हॉटेल असे आहेत जे तेथे असलेल्या समाजाच्या संस्कृतीनुसार खासकरून केवळ मांसाहारी किंवा काटेकोरपणे फक्त शाकाहारी खाद्यपदार्थ पुरवितात हॉटेल व्यवसायातील विपणन संमिश्र अश्याप्रकारे येथे 4Ps आहे हॉटेल व्यवसायातील उत्पादन हॉटेल उत्पादनामध्ये राहण्याची व्यवस्था अन्न आणि पेय मनोरंजन आणि आरोग्य दुकाने वाहनतळाची सुविधा वाय फाय इत्यादी अनेक घटक आहेत तथापि या सर्वांमध्ये निवास आणि अन्न हे प्राथमिक घटक आहेत तर ते केंद्रस्थानी असलेले उत्पादन आहे प्रमुख उत्पादन या पश्चात मूल्य निश्चिताचा प्रश्न येतो हॉटेलकरीता काही विशिष्ट हेतू वगळता इतर वेळी भिन्न किंमती वापरणे कठीण आहे हॉटेल मधील सुविधेच्या दरांमध्ये फरक उत्पन्न करणारे घटक म्हणजे ग्राहकांची गर्दी आणि कमी ग्राहक असण्याचा कालावधी विशेष प्रसंग समूह आरक्षण कॉर्पोरेट बुकिंग त्यामुळे अश्या प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ज्यामध्ये हॉटेल जास्तीत जास्त नफा कमावेल अश्यावेळी उत्पादन क्षमतेच्या व्यवस्थापनाचे मोजमाप इत्यादींच्या गणने प्रमाणे किंमत ठरवली जाते हॉटेल उद्योग हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण यामधील उत्पादनाची मांडणी अगोदरच झालेली आणि निश्चित केलेली असते एखादा व्यवसायिक अनेक वेळा उत्पादनाच्या किंमती बदलू शकत नाही व त्याच्या वितरणास देखील मर्यादा आहेत सुसंवाद हाच एक असा घटक आहे जो विपणन कार्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे या स्पर्धात्मक युगात निखळ यश प्राप्त करण्यासाठी एकात्मिक विपणन संवाद दृष्टीकोन स्विकारणे आवश्यक आहे अश्याप्रकारे या आधी आपण केलेल्या चर्चेनुसार सूचक विपणन संवाद म्हणजे मेसेज मीडिया इत्यादी सारखे संवाद समिश्र मधील सहा घटक आणि येथे संवादाचे 6M आहे आणि सहा घटक आहेत जसे की विक्री जाहिराती किंमत कपात सवलत सूट वगैरे म्हणून या सर्व प्रकारच्या जाहिराती हॉटेलमध्ये कोणत्या प्रकारचा ग्राहकवर्ग असणार आहे हे पाहून केल्या पाहिजेत आणि ग्राहक वर्गास विशेषतः या प्रकारच्या संवादाअंर्तगत काय आवडेल तेच ग्राहकांच्या पसंती नुसार असावे त्यामुळे हॉटेल उद्योगास एकात्मिक विपणन संवादाची गरज आहे अश्याप्रकारे आता आपण पर्यटन आणि प्रवास सेवांकडे येऊ तर पर्यटन आणि प्रवासी सेवांमध्ये आपण विमान सेवा विपणन याबाबत पाहणार आहोत परिचय देताना आपण असे म्हणू शकतो की भारतामध्ये अलीकडील दशकांत विमान उद्योग झपाट्याने विकसित झाला आहे गेल्या शतकाच्या सुरुवातीला हा प्रवासाचा एक ऐषाराम असणारा प्रकार होता परंतु आज प्रवासाच्या सर्वात सामान्य पद्धतींपैकी एक बनला आहे आजकाल देशातील लोकांच्या उत्पन्नात सर्व समावेशक पद्धतीने वाढ झाल्यामुळे विमानाने प्रवास करण्यासाठी आणि बराच वेळ वाचवण्यासाठी प्रवासी विमानतळांवर गर्दी करत आहेत आजकाल प्रवासी उद्योगातील स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे आणि त्यामुळेच या उद्योगात जाहिरातीची गरज भासू लागली आहे हवाई वाहतूक व्यवसाय ही एक गुंतागुंतीची संकल्पना आहे जरी हा वाहतूक उद्योगाचा एक भाग असला तरी विमान कंपन्या अलिप्त पद्धतीने काम करत नाहीत तर विमान उद्योगात विपणन संबधीची व्यूहरचना काय आहे विमान कंपन्यांना लागू होणाऱ्या विपणनाची तत्त्वे इतर कोणत्याही उत्पादनाप्रमाणेच असतात कारण विमान कंपन्यांनाही ग्राहकांच्या गरजापूर्ण कराव्या लागतात ही एक नाशवंत सेवा आहे कारण एकदा विमानाने जमिनीवरून उड्डाण केले की ज्या जागा भरल्या नाहीत त्या रिकाम्याच रहातील आणि त्या दिवशी उड्डाण करणाऱ्या विमानसेवेला एक प्रकारचा तोटा होईल अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात ग्राहक सहजपणे दुसऱ्या विमान कंपन्यांमध्ये स्थलांतरित केले जावू शकतात सर्वप्रथम आपण बाजार शोधतो आणि त्या बाजाराची उत्पन्न शिक्षण आणि आवडीनुसार विभागणी करतो बाजाराची स्पष्ठपणे ओळख झाल्यानंतर आपण संभाव्य ग्राहकांशी जाहिरात जनसंपर्क थेट मेल विक्री बाबतचे फोन कॉल इत्यादींद्वारे संवाद साधतो हवाई वाहतुकीचे विपणन कार्य हे ट्रॅव्हल एजन्सी मार्फत केले जाणे आवश्यक आहे म्हणून विपणन प्रक्रियेत विमान कंपन्यांना सहसा ट्रॅव्हल एजन्सीजद्वारे मदत केली जाते ज्या एजेन्सी एअरलाइन्सचे प्रमुख विपणन शस्त्र बनले आहे ऑनलाईन ट्रॅव्हल आरक्षण सेवा प्रदाते हे हवाई वाहतूक बाजारपेठेतील प्रमुख भागीदार आहेत लोकांकडे असणाऱ्या लॅपटॉप आणि मोबाइल च्या प्रचंड उपलब्धतेमुळे ते सर्वजण वेब तपासणी आणि वेब तिकिट खरेदी करण्यामध्ये वाढ झाली आहे म्हणून या प्रकारच्या उपक्रमामुळे ग्राहकांना आसनांबाबत जसे कि ते कोणत्या आसना करता पैसे देणार आहेत आणि कोणत्या प्रकारच्या जेवणाचे देयक देणार आहेत इत्यादी गोष्टींमध्ये स्वतःचे समाधान करण्याकरता खुप मोठे पाठबळ मिळत असावे आणि एअरलाइन्स देखील प्रवाश्यांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या आधारे प्रदान करण्यास सक्षम आहेत लोकांना विविध प्रकावेगवेगळे जेवण उपलब्ध करून देण्यास सक्षम होतात एअरलाइन्स विपणन कार्यामध्ये मदतीचा हात देण्याकरीता ट्रॅव्हल एजन्सींना आर्थिक प्रोत्साहन देतात सांघिक पद्धतीद्वारे विपणन कार्य आजकाल एअरलाइन्स व्यवसायातील स्पर्धकांनी स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी किंवा वेबसाइट उघडली आहे आणि विशेष दरांमध्ये त्यांची तिकिटे विकण्यास सुरुवात केली आहे आणखी एक सुधारणा म्हणजे एअरलाइन्सच्या सांघिक कार्यपद्धतीची स्थापना ज्याच्या अंतर्गत संलग्नित ट्रॅव्हल एजन्सींना आणि संघास सौदेबाजीचे अधिकार प्राप्त होतात केंद्रीय आरक्षण प्रणालीद्वारे विपणन केले जाते त्याला CRS असे म्हणतात सीआरएस हजारो मार्ग आणि त्याच्या किरायाची यादी करून गुंतागुंतीच्या प्रवासाची रचना करण्यास आणि त्याच्या माहिती संचयामधून किंमत निर्धारण करण्यास सक्षम आहे त्यामुळे हि विपणन व्यवस्था या वेबसाईट्सच्या हातात आहे ज्या तुम्हाला किंमतीच्या तपशीलांसह हे सूचित करतात की कोणत्या विमान कंपन्या अ ठिकाणांपासून ते बी ठिकाणापर्यंत उड्डाण करतात अश्याप्रकारे विपणन आणि वारंवार उड्डाण करण्याबाबतचे वेळापत्रक हा देखील विपणन धोरणाचा एक भाग आहे वारंवार उड्डाण करणाबाबतचे नियोजन हे प्रवाशांनी पूर्वी केलेल्या विमान प्रवासामुळे त्यांना प्राप्त झालेल्या मुलांकनाच्या आधारे त्या प्रवाश्यास किंवा त्याच्या कुटुंबास विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात प्रवासाची संधी उपलब्ध करून देतात हा विपणन कार्यक्रम प्रवाशांना त्याच्या नियोक्त्याच्या किंमतीहुन जास्त दराने उड्डाण करण्याचे तर्क देतो मार्केटिंग बोनान्झा विपणन कार्यामार्फत आलेली नफ्याची सुवर्णसंधी काही अपरिहार्य परिस्थितीमुळे स्पर्धेच्या गर्ते मधून बाहेर पडण्यासाठीची संधी हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची इत्यादी अभूतपूर्व जाहिरात केली जेव्हा विमान जमिनीवर उतरवले जाते किंवा निर्धारित वेळेत उड्डाण घेत नाही तेव्हा प्रवाश्यांच्या निवासाची व्यवस्था देखील प्रदान करतात जाहिराती द्वारे विपणन इलेक्ट्रॉनिक विपणनाच्या युगात आणि अत्यल्प वस्तुभेद असताना जाहिरातीस महत्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी पुठे यावे लागले हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीस आपली प्रतिमा कार्यक्षमता आणि प्रदान करत असलेली सेवा हि इतरांपेक्षा अधिक चांगली आहे हे सिद्ध करावे लागते अश्याप्रकारे प्रतिमा आणि कार्यक्षमता आणि सेवा इतरांपेक्षा चांगली असणे आवश्यक आहे त्यामुळे याच्यावर विमानसेवेचा खूप भर आहे संक्षिप्त स्वरूपात आपण पाहतो की गेल्या काही वर्षांमध्ये सरकारद्वारे संचालित इंडियन एअरलाईन कंपनीची मक्तेदारी संपवण्यासाठी एक नवीन सुरुवात करण्यात आली आहे आणि अनेक देशी विदेशी व्यवसायिकांना हवाई वाहतूक व्यवसायात समाविष्ट करून घेतले आहे आता इंडियन एअरलाईन मुळात एअर इंडिया मध्ये विलीन झाली आहे आणि एअर इंडिया स्टार एअरलाईन्स ग्रुपचा एक भाग बनली आहे आणि त्याबरोबर अनेक बदल होत आहेत विमानातील आसन व्यवस्थेचे तर्कशुद्धीकरण करण्यात आले आहे जेणेकरून विमान विमानतळावर जवळजवळ पूर्ण भरून निघेल अश्या प्रकारे एका विशिष्ट मार्गावर क्वचितच नुकसान होते परंतु ते मार्ग जेथे पुरेसे प्रवासी उपलब्ध नाहीत त्या हवाई वाहतुकी मधील आसनदर मात्र महाग झाले आणि केवळ नियोक्ता त्या प्रवासासाठी पैसे देणार असलेले लोकच फक्त त्या विमानसेवा घेतात पर्यटन आणि प्रवास सेवा आता आपण प्रवासी सेवेचे विपणन पाहू ट्रॅव्हल एजंट्स केवळ गंतव्यस्थानाकडे जाण्याची गरज निर्माण करत नाहीत तर हॉटेल वाहक आणि इतर कोणत्याही संबंधित व्यवसायाला व्यापाराच्या संधी उपलब्ध करून देतात ट्रॅव्हल एजंट हा प्रवासी आणि उर्वरित इतर संबंधित घटक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे तर प्रवासी सेवेतील विपणनाच्या सात सी आहेत पहिले आहे कॉम्पिटन्स क्षमता उच्च प्रतीच्या कर्मचाऱ्यांचे कार्य मजबूत पर्यावेक्षण प्रभावी कार्यप्रणाली आणि नियंत्रण येथे क्षमता हि स्ट्रीट स्मार्ट मास्टर फिक्स इट लेबल पेक्षा अधिक तांत्रिक उत्कृष्टतेशी संबंधित आहे विश्वासार्हता विश्वासार्हता ही बाजारपेठेत ट्रॅव्हल एजंटचा सर्वात मजबूत सहकारी असू शकतो अश्याप्रकारे ट्रॅव्हल एजंटला त्याची विश्वासार्हता दाखवावी लागते ट्रॅव्हल एजंट मालका करीता किंवा प्रवाश्याकरिता सर्वात प्रभावी सर्वात कार्यक्षम प्रकारचा निर्णय घेत आहे ट्रॅव्हल एजंटने प्रस्तवित केलेल्या अंतिम उत्पादनावर त्याचे थोडे नियंत्रण असते बाजारात टिकून राहण्यासाठी विश्वासार्हता आवश्यक आहे आत्मविश्वास एक चांगला ट्रॅव्हल एजंट त्याच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्यावर विश्वास ठेवत असेल तर तो त्याच्या ग्राहकाचे आणि स्वतःचे संरक्षण करण्याचे तंत्र आणि योजना विकसित करतो सातत्य वस्तूची विक्री करताना गुणवत्तेचे सातत्य राखणे खूप सोपे आहे परंतु ज्या सेवा मूर्ततेच्या निकषांची पुष्टी करत नाहीत आणि ज्यामधील आकलन हे पूर्वाग्रह बाधित आहे अशा सेवांची विक्री करणे खूप कठीण आहे वैयक्तिकरण अशी कोणतीही एक एअरलाइन नाही जी प्रत्येकाला नेहमीच आवडते किंवा आवडत नाही प्रत्येक ग्राहकाचा एक विशेष दृष्टीकोन असतो आणि त्याला एक अशी ट्रॅव्हल एजन्सी हवी असते जी त्यांना समजलेल्या बाबींचे आश्वासन देऊ शकेल त्यामुळे ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी सेवेचे वैयक्तिकरण महत्वाचे आहे काळजी काळजीअसणे हा एक असा विश्वास आहे की ज्या नुसार एखाद्या ग्राहकाला अशी खात्री असते की त्याची पुरेशी काळजी घेतली गेली आहे तर तो पुढे येणाऱ्या समस्या आणि वैतागासाठी एजन्सीला जबाबदार धरत नाही तणाव जेंव्हा सर्व बटणे दाबली गेली तरी यंत्र अचल राहते तेव्हा तणाव उत्पन्न होतो ठरवून दिलेल्या कार्यप्रद्धती सोबतच कार्यप्रणालीची विविधता लक्षात घेता रद्द करणे विलंब आणि दर सुधारणे यासारखे कोणतेही कार्यदेखील चुकीचे होऊ शकते सुमार दर्जाची जागरूकता तीव्र स्पर्धा खराब पायाभूत सुविधा आणि नियंत्रणाचा अभाव हि ट्रॅव्हल एजंटसाठीची विपणना मधील आव्हाने आहेत संक्षिप्त स्वरूपात आपण असे पाहतो की गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारतातील पर्यटन व्यवसाय वेगाने परंतु अनियमित पद्धतीने वाढला आहे सात Cs हे सामान्य घटक आहेत आणि विशिष्ट घटक हे व्यवसायिक आणि तो किंवा ती जो त्या व्यक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या दोघांच्या आधारे अधिक स्पष्टपणे ओळखता येतात एक अत्यंत वैयक्तिकृत सेवा कार्य असल्याने ते इतरांच्या कामगिरीवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे म्हणूनच एक यशस्वी प्रवासी सेवा वितरक हा एक व्यावसायिक आहे जो व्यापाराची अपरिहार्यता ओळखतो आणि त्यांच्या ग्राहकांना समजावण्यास आणि त्यांचे समाधान करण्यास सक्षम असतो तर आता आपण रेल्वेच्या सेवा विपणनाकडे येत आहोत भारतीय रेल्वेने नेहमीच या पूर्वानुमानावर कार्य केले आहे कि त्यांच्या सेवांसाठी कोणतीही स्पर्धा नाही त्यांचा असाही समज होता की त्यांच्या कामाकरीता कोणत्याही विपणनाची गरज नाही कारण त्यांच्या सेवांची मागणी हि क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे तरीही भारतीय रेल्वे सेवा इतर वाहतुकीच्या पद्धतींशी स्पर्धा करत आहे जोपर्यंत रेल्वे सेवेचा संबंध आहे तो पर्यंत किंमत हा एक असा प्रमुख घटक आहे जो वेळोवेळी अदयावत करणे आवश्यक आहे भारतीय रेल्वेची अर्ध मक्तेदारी आणि मागणी पुरवठ्याचा एकत्रित परिणाम यामुळे इतर विपणन घटकांना मर्यादित वाव आहे पुरवठ्यापेक्षा जास्त मागणी आहे प्रभावित करणारे घटक संपूर्ण रेल्वे वाहतुकीचे अर्ध मक्तेदारी स्वरूप आणि राष्ट्रीय सामाजिक कल्याणकारी उद्दिष्ट लक्षात ठेवून मालवाहतूक दर आणि प्रवासी भाडे रचना आखताना चार पैलू लक्षात ठेवणे आवश्यक आहे विकसनशील अर्थव्यवस्थेची आवश्यकता देशाच्या औद्योगिक आर्थिक आणि सामाजिक विकासात पायाभूत वाहतूक सुविधा महत्वाची भूमिका बजावते वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये आपल्या देशाला रेल्वे वाहतुकीवर अधिकाधिक प्रमाणात अवलंबून राहावे लागते मर्यादित संसाधने उपलब्ध असल्याने रेल्वेला प्रामुख्याने अंतर्गत महसूल निर्मिती मार्फत आपल्या आवश्यकता पूर्ण कराव्या लागतात रेल्वेला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवण्यासाठी आपल्या किंमत निश्चितीच्या धोरणाने हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे चार प्रमुख अटी पूर्ण झाल्यास रेल्वे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य मानली जाऊ शकते सर्वप्रथम मालमत्तांच्या देखभालीसाठी आणि उत्तम सेवेची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी लागणारा पुरेसा निधी दुसरे म्हणजे कालबाह्य मालमत्ता वेळेवर बदलण्यासाठी पुरेशी तरतूद असावी तिसरे वास्तविक गणनेच्या आधारे निवृत्ती वेतनाचा शास्त्रशुद्ध विनियोग आणि शेवटी रेल्वेने गुंतवणुकीवर योग्य परतावा सुनिश्चित केला पाहिजे प्रभावित करणारे घटक सामान्य माणसाचे हित राज्याकडून पुरवल्या जाणाऱ्या काही विशिष्ठ सामाजिक सेवा या सर्वसामान्य माणसाला सार्वजनिक महसुलाच्या आधारे अनुदानामार्फत देण्याऐवजी निश्चितपणे अधिक महत्त्वाच्या असतात सामान्य व्यक्ती त्यांच्या वार्षिक खर्च अधिक टक्केवारीवर खर्च करतो त्यामुळे सामान्य माणसाचे हित हे प्रवासी सेवेला अनुदान देण्याऐवजी स्वतःसाठी पैसे देऊन अधिक चांगल्या प्रमाणात जोपासले जाईल वाढीव सेवांची शक्यता प्रशासकीय किंमत निश्चित करताना संस्थेच्या कार्यक्षमतेची पातळी दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही तथापि हे लक्षात ठेवले पाहिजे की रेल्वे स्वतःच स्वयंभू संस्था नाही आणि अपेक्षित कार्यक्षमतेच्या पातळीवर निर्णय घेताना देशातील एकूण सेवा वातावरणाकडे दृष्टी भेद केला जावू नये त्यामुळे सारांश स्वरूपात असे म्हणता येईल की विकसनशील अर्थव्यवस्थेची गरज भागवण्यासाठी रेल्वेला वाहतूक क्षेत्रात आपली वाढत्या वर्चस्वाची भूमिका बजावावी लागते सार्वजनिक उपयोगितांना त्याच्या वापरकर्त्यांनी योग्य प्रमाणात मोबदला दिला तर सामान्य माणसाचे हित अधिक चांगले जपले जाईल माल आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी मालवाहतूक दर आणि प्रवासी भाडे दीर्घकालीन सीमांत खर्चापेक्षा कमी नसावेत रेल्वेने खर्च अधिक्य हा दृष्टिकोन बाळगू नये तसेच संसाधनांची सर्वोच्च कार्यक्षमता आणि उत्पादकता प्राप्त करून घेण्यासाठी सर्व संभाव्य उपाययोजना करणे आवश्यक आहे आज रेल्वे सुरक्षा ही रेल्वेसाठी वाढ्त राहणारी गंभीर बाब आहे अगदी कालच रेल्वे रुळाला तडा गेल्याने मोठा अपघात झाला आहे आणि त्यामुळेच आपल्या विद्यमान रेल्वे व्यवस्थेसाठी 100 ते 150 वर्षे जुन्या रेल्वे व्यवस्थेची दुरुस्ती करावी लागत आहे उच्च किमतीत उत्तम सेवा पुरवणाऱ्या उत्कृष्ट गाड्या उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान लागणाऱ्या अधिकच्या वेळेला हरकत नसणाऱ्या प्रवाश्याना चांगला प्रवास देण्यासाठी रेल्वे विमान कंपन्यांशी स्पर्धा करत आहेत याच अनुषंगाने परदेशी आणि इतर पर्यटकांना पुरेसा रास्त दरात राजेशाही प्रवास अनुभव देण्यासाठी पॅलेस ऑन व्हील ची संरचना करण्यात आली आजची अर्थव्यवस्था हि अनुभूती देणारी अर्थव्यवस्था आहे आणि हा एक चांगला अनुभव आहे जो रेल्वे ग्राहकांना देऊ शकते रेल्वे सतत स्वतमध्ये बदल करत आहे स्वतःला अधिकाधिक चांगल्या स्वरूपात परावर्तित करत आहे दररोज रेल्वेमध्ये कोचच्या बाबतीततिकीट सुविधांच्या संदर्भात काहीतरी चांगले घडत आहे जवळजवळ प्रत्येकजण आता इंटरनेटवरून किंवा मोबाईल फोनवर तिकीट बुक करत आहे अश्याप्रकारे हे बरेच फायदे आहेत जे लोकांना मिळत आहेत आणि ते रेल्वेच्या या व्यवस्थेत आनंदाने प्रवास करत आहेत तरीदेखील या प्रवासात अनेक कमतरता आहेत आणि सुधारणेला भरपूर वाव आहे वाहतूक आणि रसद सेवा म्हणून हे विविध प्रकारच्या मालवाहतूक सेवेचे विपणन आहे भारतातील मालवाहतूक मुख्यत्वे रेल्वे आणि रस्ते मार्गावर अवलंबून आहे ढोबळमानाने मालवाहतूक आणि वाहतूक सेवांची मागणी नेहमीच पुरवठ्यापेक्षा जास्त असते अलिकडच्या काळात रसद व्यवस्थापनाच्या उपयोगितते विषयीची आणि अल्प दरातील वाहतूक तसेच गतिशीलता व सेवांची गुणवत्ता या बाबतची जागरूकता वाढत आहे ज्याने या सर्वांवर लक्षणीय असा परिणाम केला आहे मालवाहतूक आणि वाहतूक सेवा हे असे क्षेत्र आहे जिथे वैयक्तिक फायद्याकरता केलेले विपणन हे समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी असते आणि अशा प्रकारे ते सामाजिक विपणन म्हणून पात्र होते सध्याचे पर्यावरण सध्याच्या व्यवसायाचे आणि बदलत्या वातावरणाचे विश्लेषण करण्यासाठी मागणीची निर्मिती करणारे आणि पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे तपशीलवार विश्लेषण आवश्यक आहे बहुपर्यायी वाहतूक सेवेची मागणी भारतात मर्यादित प्रमाणात वाहतूक केल्या जाणाऱ्या वस्तू करता बहुपर्यायी वाहतूक सेवांची मागणी मध्ये तीन प्रमुख घटक अंतर्भूत आहेत यापैकी पहिले म्हणजे उत्पादन केंद्रे आणि गेटवे बंदर दरम्यान रस्ते किंवा रेल्वे रस्ता वाहतुकीच्या संयुक्त पर्यायाने निर्यात आयात होणाऱ्या मालवाहतूकीच्या आवश्यकतांशी संबंधित आहे दुसरा घटक देशांतर्गत मालवाहतुकीशी संबंधित आहे अशी वाहतूक एकतर रस्त्याने किंवा रेल्वेने किंवा दोघांच्या संयुक्त वापराने केली जाते तिसरा घटक म्हणजे समुद्री बंदर आणि भू सीमा चौकी दरम्यान इतर देशांच्या मालवाहतुकीची मागणी बहुपर्यायी वाहतूक सेवेचा पुरवठा बहुपर्यायी वाहतूक सेवांच्या संकल्पनेची माहिती असूनही आणि त्याची अनुभूती येवूनही अगदी आतापर्यंत या सर्वोत्तम वाहतुक विकासाच्या क्षेत्रात ठळकपणे दिसेल असा पाठपुरावा झालेला नाही व तो अद्याप अपुराच आहे रेल्वेने बर्याच काळापासून या वाहतूक क्षेत्रात सार्वभौम असे राज्य केले आहे परंतु आता सरकार जलवाहतूक आणि रस्ता रेल्वे वाहतुकीची साखळी व्यवस्था यासारखे इतर काही पर्याय शोधत आहे तर महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे कोण आहेत महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे ग्राहक म्हणजे माल पाठविणारा माल स्वीकारणारा किंवा मध्यस्थ जकात नाका एजन्सी इत्यादी वाहतूक सेवा प्रदान करणारे आणि शासन व्यवस्था 5C सह विपणन योजना तयार करणे व्यवसायिक संस्थेची कार्य मर्यादा निश्चित करणे संस्थेने स्वतःचे घोषवाक्य स्पष्टपणे परिभाषित करणे आवश्यक आहे तसेच विविध कालमर्यादेत व्यवसायाची उद्दिष्टे धोरणे आणि वचनबद्धता यांचे सुनिश्चितीकरण केले पाहिजे व्यवसायिक संस्थेची क्षमता ग्राहक आणि प्रतिस्पर्धी या दोन्ही दृष्टीकोनातून बाजारपेठ समजून घेत संस्था वितरित करू इच्छिणाऱ्या सेवा उत्पादनास नेमके परिभाषित करण्यासाठी हे आवश्यक आहे वैयक्तिकीकरण संधींचे पैश्यात रूपांतर करण्याची क्षमता संधीचा पाठलाग करण्याच्या स्वत च्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वॉट विश्लेषण करणे हा पुढील टप्पा असेल संस्थेने वैविध्यपूर्ण आणि वैयक्तिक उत्पादन समूहासह बाजारात स्वतःला स्थापित करणे आवश्यक आहे समन्वय आणि सुसंगतपणा उपरोक्त चर्चेद्वारे यशस्वी विपणन व्यवस्थेवर जोर देण्यासाठी पुरेसे संकेत प्राप्त झाले पाहिजे ज्यामुळे अल्प मध्यम आणि दीर्घकालीन योजनांमध्ये प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे सुलभ होईल विपणन योजना या बाजार संशोधन आणि माहितीच्या संकलनावर आधारित असाव्यात दर्जेदार सर्वोत्तम तांत्रिक आणि कार्यात्मक गुणवत्ता सेवांद्वारे स्पर्धा करणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे जेणेकरून व्यवसायिक संघटना बाजारपेठेत ग्राहकांना शोधू आणि आकर्षित करू शकेल संक्षिप्त स्वरूपात बहुपर्यायी वाहतूक विपणनासाठी धोरणे तयार केली जाऊ शकतात सुनिश्चित विपणन संबंधित कार्यक्रम हे करारात्मक संबंध आणि वैविध्यपूर्ण किंमतीच्या स्वरूपात विकसित केले जाऊ शकतात ही गरज स्पर्धात्मक लाभ निर्माण करण्यासाठी बदलणारा घटक म्हणून वाहतूक सेवांच्या वापरावर भर देत आहे कारण हि पद्धत विपणन मिश्रणाच्या इतर सर्व घटकांच्या तुलनेत एक अद्वितीय असा लाभ मिळवण्याची जास्तीत जास्त क्षमता प्रदान करते यानंतर आपण वाहतूक आणि रसद सेवा सारखे कुरिअर सेवा विपणन आणि स्पीड पोस्ट बाबतचा अनुभव पाहू 1980 पर्यंत आपल्यापैकी प्रत्येकजण टपाल हस्तांतरणासाठी पोस्ट ऑफिस वर अवलंबून होतो परंतु पोस्ट ऑफिसवर असणाऱ्या संपूर्ण अवलंबना पासून मुक्त होण्यासाठी आणि कागदपत्रे जलद आणि सुरक्षित वितरित करण्यासाठी खाजगी स्पर्धक या क्षेत्रात आले स्पीड पोस्टची विपणन रणनीती या सातत्याने वाढणाऱ्या बाजारात विपणन धोरण हे आक्रमक असले पाहिजे झपाट्याने वाढणाऱ्या बाजारात आरंभीचे फायदे हे प्रमुख व्यवसायिक नेत्याला प्राप्त होतात परंतु बाजारपेठ इतकी विरक्त राहिली आहे की तत्काळ अनुयायी सुद्धा भरपूर नफा कमावतात तर उत्पादन काय आहे स्पीड पोस्ट हे पोस्ट विभागाने प्रस्तावित केलेल्या उत्पादन मिश्रणाचा एक भाग आहे हे उत्पादन मिक्समधील इतर सर्व उत्पादनांप्रमाणे आहे किंवा समान उत्पादन रेषेत आहे पोस्ट विभाग टपाल बचत खाते विमा सुविधामनीऑर्डर स्पीड पोस्ट व्यवसायिक प्रतिसाद कार्ड सारख्या विविध उत्पादन साखळी पुरवते स्पीड पोस्ट हे एकमेव उत्पादन आहे जे खाजगी व्यवसायिकांशी थेट स्पर्धा करते आणि ते पोस्ट विभागातील महसूल मिळवणाऱ्या काही उत्पादनांपैकी एक आहे स्पीड पोस्ट स्वतः ईएमएस या आंतरराष्ट्रीय सेवेच्या ब्रँडचे नाव आहे स्पीड पोस्ट चे विपणन धोरण किंमत निश्चिती एखाघ्या संस्थेमार्फत मागणीच्या वेगवेगळ्या स्तरावर भिन्न किंमत आकारली जाईल आणि त्याचा संस्थेच्या विपणन उद्देशावर वेगळा परिणाम होईल प्रारंभी किंमतींबाबतचे निर्णय हे त्यावेळी असणारे दर आणि खर्च आधिक्य या संकल्पनेवर आधारित होते त्यानुसार आजपर्यंत स्पीड पोस्टसाठीचे किंमत धोरण हे न बदलता कायम तसेच राहिले आहे भविष्यात मात्र स्पीड पोस्टसाठीचे किंमत धोरण हे एक तर रेखांकित किंमतीच्या आधारावर किंवा चालू दरानुसार निवडले जाऊ शकते ठिकाण स्पीड पोस्ट ची सेवा देशांतर्गत स्थानकांवर आंतरराष्ट्रीय स्थानकांवर विस्तार केंद्रे आणि त्याच्या सेवा जाळ्यास जोडणाऱ्या बिंदूवर उपलब्ध आहे याशिवाय स्पीड पोस्ट ची हजारो कंपन्यांशी करारानुसार व्यवस्था आहे अश्या करारबद्ध सुविधा या ज्यांच्याकडे त्या स्थानकाकरिता दररोज नियमितपणे किंवा निश्चित कालावधी अंतर्गत होणाऱ्या टपाल वाहतूकि नुसार ठरवल्या जातात व्यवसाय वृद्धी स्पीड पोस्ट ला आपल्या वर्तमान व्यवसायिक प्रतिमेच्या विपरीत इच्छित प्रतिमेचे चित्र विकसित करावे लागते विभागा मार्फत प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतंत्रपणे केला जातो जसे कि स्पीड पोस्ट हे प्रकाशन माध्यम चित्रपट व्हिडिओ टेप होर्डिंग्ज बिल बोर्ड व्यापार चिन्हे आणि पोस्टर्स यांचा संवाद माध्यम म्हणून वापर करत आहे पदोन्नती स्पीड पोस्टला सध्याच्या प्रतिमेच्या विपरीत इच्छित प्रतिमेचे चित्र विकसित करावे लागेल आणि विभागाद्वारे त्या इच्छित प्रतिमा विकासाकरीता स्वतंत्रपणे प्रयत्न केले जात आहे स्पीड पोस्ट प्रिंट मीडिया दूरदर्शन चित्रपट व्हिडिओ टेप होर्डिंग्ज सारखी संवादाची माध्यमे वापरत आहे संक्षिप्त स्वरूपात असे सांगता येईल कि भारतीय टपाल सेवेची प्रतिमा हि नेहमीच एकता आणि सर्वव्यापी अशी आहे आधुनिक काळात जलद आणि खात्रीशीर हस्तांतरणाची वाढती मागणी आणि संपर्क क्षेत्रात जस्ट इन टाईम अगदी निर्धारित वेळेत अश्या संकल्पना आणल्यामुळे खाजगी कुरिअर कंपन्यांना तर भारतीय टपाल सेवेचा उपहास करण्याची संधी मिळते वाढते अंतर्गत घटक आणि सुविधांच्या विनियोगामुळे कुरिअर मार्केट अधिकाधिक विशेष बनले आहे स्पीड पोस्टने स्वतःसाठी शुद्ध बाजार धोरण तयार केले आहे आपले कार्य सुधारण्यासाठी स्पीड पोस्टने स्वयंचलित उच्च तंत्रद्यानाचा वापर सुरू करण्याची योजना आखली आहे जे त्याच्या कार्यालयातील व्यावसायिक आणि ग्राहकांभिमुख वातावरण सुनिश्चित करेल यापैकी बरेच काही घडल्याचे भारतात आधीच पाहिले गेले आहे त्यानंतर वाहतूक आणि रसद सेवा ज्या सेवांचे विपणन हे पाइपलाइन द्वारे होते तर पाइपलाइन ही कोणत्याही देशाची जीवनरेखा असते या पाइपलाइन कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने दूरच्या ठिकाणाहून अंतिम उपभोक्त्यापर्यंत पोहोचवितात पाइपलाइन आणि शुद्धीकरण प्रकल्पांसाठी पाईपलाईन संबंधित उत्पादने म्हणजे कोटिंग पाईप इंडक्शन मिश्रण आवश्यक आहेत पाईपलाईन उद्योगात विक्रेते म्हणून तेल आणि वायू कंपन्या आहेत आणि ग्राहक हे प्रत्यक्ष वापरकर्ते आहेत या व्यवसायात मागणी आणि पुरवठ्यात नेहमीच तफावत असते म्हणून या उद्योगामध्ये जरी उत्पादनाचे विपणन झाले नाही तरीही ग्राहक हे असतीलच हा उद्योगात 4P विपणन संकल्पनेशी संबंधित नाहीत कारण मागणी हि नेहमीच असते यामध्ये आता एक नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये कंत्राटदारा मार्फत निश्चित कालावधीसाठी पुरवठ्या संबंधी योजना तयार करण्याची जबाबदारी त्याचा मालकी हक्क आणि संचालनाचे अधिकार कंत्राटदाराला दिले जातात आणि कालांतराने ते सर्व कंपनी कडे हस्तांतरित केले जाते या प्रणालीला बिल्ड ओन ऑपरेट and ट्रान्सफर i थोडक्यात व्यवस्था उभी करा त्याची मालकी बाळगा ती व्यवस्था वापरा आणि नंतर कंपनीकडे हंस्तांतरित करा पुरवठा व्यवस्थापन सेवांचे 4Ps प्रकल्प पाठपुरावा घेणे संयम आणि किंमत हे आहे पाइपलाइन ही कोणत्याही देशाची जीवनरेखा असते हि पाइपलाइनच दूरवरील शुद्धीकरण केंद्रापासून पेट्रोलियम उत्पादन अंतिम उपभोक्त्याच्या जवळ घेऊन जाते पाइपलाइनचा मुख्य वापर तेल आणि वायू कंपन्यांनी त्यांच्या शोध शुद्धीकरण आणि वितरण कार्यात केला आहे तर आता आपण विविध प्रकारच्या सेवा पाहिल्या आहेत आणि त्यापैकी काही तुम्हाला अगदी तपशीलवार सापडतील म्हणून आजच्या गोष्टी कशा घडत आहेत आणि भविष्यात या उद्योगांमध्ये कोणते बदल घडवून आणता येतील यावर तुम्ही चिंतन केले तर चांगले होईल ऐकल्याबद्दल धन्यवाद मला आशा आहे की हे आपल्याला मदत करेल